ब्ल्यू टूथ नेहमी पुस्तक पहाणे आवश्यकच आहे कृपया ओ रीली O' Reilly प्रकाशनाचे गेटिंग स्टार्टेड विथ BLE हे पुस्तक पहा आणि खरोखर तुम्हाला BLE बद्दल छान माहिती मिळेल मी तुम्हाला फक्त ब्लूटुथ बद्दल मला जे समजले आहे तेवढेच सांगू शकेल तुम्ही थोडे मागे जाऊन आधीचे ब्लूटूथ पहा आणि नंतर तुम्ही त्याचा डेटा रेट वाढवून ब्लूटूथ लो एनर्जी आणले आणि तुम्हाला ते जुन्या ब्ल्यूटूथ सोबत कॉम्पॅटिबल करायचे आहे त्यासाठी तुम्हाला ड्युएल मोड सिस्टीम ची गरज आहे आणि नंतर बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला दुर्लक्ष करावे लागेल आणि नंतर फक्त आपल्याला सध्याचे 4 1 आणि त्यापुढचे फार महत्त्वाचे BLE मॉड्यूल मिळवायचे आहे आता BLE 5 0 हे मॉड्यूल पण आले आहे हे मॉड्यूल IP स्टॅक ला पूर्ण सपोर्ट करते आणि 4 2 आणि त्यावरचे मेश पार्ट ला देखील सपोर्ट करते म्हणून 4 2 मेश शक्य आहे आणि म्हणून जर तुम्ही जगामध्ये खरोखर काय घडत आहे हे पाहिले तर तुम्हाला असे दिसेल की BLE ला त्याच्या मागील वर्जन च्या तुलनेत स्टँड आउट व्हावे लागेल कारण हे तुम्हाला सर्वोत्तम सिक्युरिटी देते हे मेश तयार करते तसेच हे IP स्टॅक चांगल्या प्रमाणात उपलब्ध करून देते हे IP स्टॅक डायरेक्ट देते पण जर तुम्ही ब्लूटूथ एन्हान्सड डेटा रेट किंवा ड्युएल मोड सिस्टीम ची सुरक्षितता पाहिली तर तुम्ही फक्त असे म्हणू शकतात की ते सुरक्षित आहे पण सुरक्षिततेच्या बाबतीत आणि तसेच डेटा रेट साठी सुद्धा सर्वोत्तम आहे असे नाही तुम्ही डेटा रेट मधील एक महत्वाचा फरक पहा तसेच 1 मेगा बीट पर सेकंद या डेटा रेट ला करंट चा वापर पहा कारण बऱ्याच हॅन्ड्स फ्री एप्लीकेशन मध्ये हे वापरले जाते पण इथे पॉवर ही 1 MBPS सोबत किंवा ब्लूटूथ किंवा एन्हान्सड डेटा रेट सोबत समस्या नाही पण जर तुम्ही EDR डेटा रेट ला गेलात कारण EDR डेटा रेट हा 1 MBPS पेक्षा जास्त आहे तिथे डेटा रेट 2 MBPS किंवा 3 MBPS देखील असू शकतो आणि म्हणून मी एन्हांस डेटा रेट हे 1 MBPS पेक्षा जास्त आहे असेच म्हणतो तिथे मी कुठलीही संख्या म्हणत नाही आणि इथे नक्कीच तुम्हाला बॅकवर्ड कम्पेटिबिलिटी अपेक्षित आहे आणि म्हणून आपण ड्युएल स्टॅक पिक्चर मध्ये आणले पाहिजे आणि त्यानंतर BLE ला चॅनल च्या बाबतीत फॉलबॅक करायची आवश्यकता राहत नाही चांगल्या ब्लूटूथ ला 79 चॅनल आहेत आणि तरीही BLE कडे खरेतर फक्त 40 चॅनल आहेत आणि तिथे त्यापैकी तुम्ही नेहमी जाहिरातींसाठी किती चॅनल वापरू शकतात हा फरक आहे आधी फक्त 3 चॅनल जाहिरातींसाठी उपलब्ध होते पण सध्या सर्व चैनल जाहिरातींसाठी वापरले जाऊ शकतात त्यावर कुठलेही बंधन नाही तेव्हा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे BLE हे खरोखर इव्हेंट ड्रिव्हन आहे तुम्ही याला इव्हेंट बेस्ड असे देखील म्हणू शकतात तरीही इतर चांगल्या ब्ल्यूटूथ साठी आणि तसेच हे नेहमी कनेक्ट मोड मध्ये असते हे असे दर्शवते की इथे खरोखर पॉवर हा की पॉईंट नाही म्हणून तुम्ही म्हणू शकतात की इव्हेंट बेस्ड च्या तुलनेत इथे जास्त पॉवर चा वापर केला जातो तेव्हा जर आपण पॉवर चा विचार केला तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे BLE मुळे एप्लीकेशन बदलले आहेत BLE चे बरेच मेडिकल एप्लीकेशन आहेत BLE च्या मेडिकल एप्लीकेशन मध्ये जगात बऱ्याच नवीन गोष्टी घडत आहे तसेच मी सांगितल्याप्रमाणे क्लासिक ब्लूटूथ हे बऱ्याच हॅन्ड्स फ्री एप्लीकेशन मध्ये आणि इतर ऑडिओ एप्लीकेशन मध्ये वापरतात तर तेव्हा तिथे विविध प्रकारचे प्रोफाइल होते आणि त्यामुळे सिस्टिम चे स्ट्रक्चर देखील वेगळे होते तिथे बराच नॉइज होता कारण तिथे फ्रिक्वेन्सी हॉप स्प्रेड स्पेक्ट्रम वापरलेले होते म्हणून फ्रिक्वेन्सी होपिंग FHSS मुळे 2 4 GHz उपकरणांत इंटरर्फरन्स ला चांगली इम्म्युनिटी मिळते आणि म्हणून BLE सिस्टीम च्या निवडीसाठी BLE सिस्टिम ची अड़ाप्टिव्ह डेटा ऍबिलिटी महत्वाची वाटते तेव्हा व्यापक दृष्टिकोनातून हे फार रोमांचक तंत्रज्ञान आहे आणि त्यासाठी आपण शोधले पाहिजे कदाचित यावेळी BLE हे इतर लो पॉवर टेक्नॉलॉजी जसे IEEE 802 4 ने बदलले जाईल त्याचप्रमाणे 15 4 सारख्या बऱ्याच टेक्नॉलॉजी जसे की 4a 4b 4c 4g या स्मार्ट मीटरिंग एपलिकेशन साठी आहेत तेव्हा मूळ 15 4 प्रोटोकॉल च्या वेगवेगळ्या वराईन्ट सोबत बऱ्याच मजेशीर गोष्टी घडत आहेत पण त्याच वेळी मी विचार करत आहे की BLE हे या सर्व लीडिंग टेक्नॉलॉजी चा लो पॉवर सेन्सर नेटवर्क एप्लीकेशन साठी पाया असेल आपण हे सगळे एकत्र करून एक रोमांचक प्रोटोकॉल तयार करू शकतो आणि हे 4 2 व 5 0 आहे कारण ते एकमेकांच्या फार फार जवळ आहेत आता आपण खरोखर काय फरक आहे ते पाहू BLE 4 2 च्या केस मध्ये डेटा रेट 1 MBPS एवढा मिळतो तर BLE 5 0 मध्ये तो 2 MBPS एवढा मिळू शकतो तसेच या केस मध्ये रेंज 30m पर्यंत असते आणि त्यांच्या मते हे 4 फोल्ड आहे म्हणून मला रेंज कुठेही 120m ते 150m च्या दरम्यान अपेक्षित आहे दोन्ही केस मध्ये एडवर्टाइजमेंट पॅकेट जरी एनक्रिप्ट केलेले असले तरी 31 बाईट्स पर्यंत मर्यादित आहे आणि तुम्ही 5 0 साठी जास्तीत जास्त ते 56 बाईट्स पर्यंत घेऊ शकतात याचा फायदा असा आहे की तुम्ही जो कुठला नोड डेटा घेण्याचा प्रयत्न करत असेल त्याची एडवर्टाइजमेंट करा आणि डेटा डिक्रिप्ट करून नंतर वापरू शकतात तसेच 4 2 मध्ये हे 31 बाईट्स पर्यंतच मर्यादित होते आणि आता तुम्हाला 256 बाईट्स पर्यंत पेलोड शक्य आहे त्याच प्रमाणे 4 2 मध्ये एडवर्टाइजमेंट फक्त 3 चॅनल पर्यंत मर्यादित होती पण आता तुम्ही एडवर्टाइजमेंट साठी कितीही चॅनल वापरू शकतात तेव्हा ही फार छान गोष्ट आहे शेवटचे पण महत्त्वाचे इथे तुम्हाला 5 0 व आयपी स्टॅक उपलब्ध आहे आणि लोकांनी हे डिव्हाइसेस पाहिलेले देखील नाहीत पण IPV6 वापरायला सुरुवात देखील केली आहे हे बरेच मोठे स्टॅंडर्ड आहे आणि मला असे वाटते की हे वाय फाय च्या अगदी जवळ आहे कारण हे तुम्हाला पूर्ण IP कनेक्टिव्हिटी देते तसेच झिगबी डिव्हाइसेस च्या बाबतीत काय घडते हे सांगणे यावेळी अवघड आहे कारण आता BLE 4 2 सोबत आणि तसेच वरच्या वर्जन सोबत उत्तम अशी मेश करण्याची क्षमता आहे जे या केस मध्ये नाही तुमच्याकडे मास्टर आणि स्लाव्ह डिव्हाइसेस आहेत आणि सर्व डेटा मास्टर आणि स्लाव्ह मध्ये वापरला जातो खरोखर BLE कसे सुरु करायचे तुमच्याकडे 7 स्लाव्ह आणि मास्टर आहे आता जेव्हा तुम्ही 4 2 आणि वरच्या वर्जन बद्दल बोलत असतात तेव्हा ही मास्टर आणि स्लाव्ह ची कल्पना राहिलेली नाही तर इथे तुम्ही मेनी टू मेनी वन टू मेनी मेनी टू वन म्हणजे पॉईंट टू पॉईंट मल्टी पॉईंट टू पॉईंट पॉईंट टू मल्टी पॉईंट असे करू शकतात कारण इथे 4 2 आणि 5 0 मध्ये पूर्णपणे जोडलेले मेश नेटवर्क आहे आणि त्यामुळे ते फारच आकर्षक झाले आहे कदाचित झिगबी चा हा फायदा असू शकतो की इथेसुद्धा BLE ने जसे मेश नेटवर्क केले आहे तसे होत आहे म्हणून इंटरनेट ऑफ थिंग्स साठी या वायरलेस प्रोटोकॉल्स मध्ये वाद आहेत नक्कीच सर्व स्मॉल रेंज लो एनर्जी एप्लीकेशन साठी आणि वाय फाय साठी BLE हा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी ठरेल कदाचित लो एनर्जी वाय फाय थोड्या मोठ्या रेंज साठी फायदेशीर ठरेल तेव्हा BLE बद्दल माहिती शोधून काढा आणि तसेच BLE 4 2 बद्दल देखील शोधा आणि ते तुमच्या बऱ्याच एप्लीकेशन साठी खरोखर वापरता येईल का ते पहा कुठल्या प्रकारच्या एप्लीकेशन बद्दल आपण बोलू शकतो तेव्हा आपण वेअरेबल बद्दल बोलत आहोत वेअरेबल इंटरनेट साठी किंवा इंटरनेट ऑफ थिंग्स च्या ऍप्लिकेशन्स च्या डिझाइन साठी फार मोठा एरिया आहे हि एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की BLE हे लोकलायझेशन साठी देखील उपयुक्त आहे थोडे आठवून पहा वायरलेस प्रोटोकॉल आपल्याला RSSI म्हणजेच रिसिव्ह सिग्नल स्ट्रेंथ इंडिकेशन देत असतात तर आपण ट्रान्समीटर व रिसीवर आणि तसेच ट्रान्समीटर व रिसीवर मधील अंतरा बद्दल बोलत आहोत जर ते एकमेकांच्या दृष्टिक्षेपात असतील तर ते पाथ लॉ एक्स्प्रेशन नुसार नियंत्रित केले जाईल हे तुम्हाला माहीतच आहे आणि मी अपेक्षा करतो की तुम्ही रिसीव्ह झालेली पावर फ्रिस लॉ वापरून पहा आणि जर तुम्हाला ट्रान्समिट केलेली पॉवर माहित असेल तर तुम्ही ट्रान्समीटर व रिसीवर मधील अंतर काढू शकतात आणि हे BLE मध्ये बऱ्याच RSSI वर आधारित लोकलायझेशन च्या एप्लीकेशन मध्ये पाहिले आहे मी तुम्हाला थोडी प्रेरणा देतो उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही मॉल किंवा सुपर मार्केट मध्ये जातात तेव्हा तुम्ही आत जाताना पहिलेच बेकन लावलेले असते जे छोटेसे BLE हार्डवेअर डिवाइस बॅटरी सह असते आणि ते नियमितपणे एडवर्टाइजमेंट पॅकेट पाठवत असते आणि दिलेली ट्रान्समिशन पावर आणि समजा एखादा यूजर हातामध्ये मोबाईल फोन घेऊन चालत जात आहे त्यावेळी ट्रान्समिशन पावर पहा मला हे थोडे मोठे काढून द्या जेणेकरून आपण निश्चित प्रपोर्शन घेऊ शकतो तेव्हा इथे ही कॉरिडॉर स्पेस आहे आणि इथे छोटेसे बेकन लावलेले आहे जे बॅटरी सह BLE हार्डवेअर आहे आणि जेव्हा मी बॅटरी सह BLE हार्डवेअर असे म्हणतो तेव्हा तिथे दहा वर्षांचा लाइफटाइम आहे आणि मला नियमितपणे बेकन मिळत असतात आणि तिथे एक व्यक्ती त्याच्या हातात मोबाईल फोन घेऊन त्या कॉरिडोर मधून चालत येत असेल आणि तो जवळच एका जंक्शन पॉइंट ला आला आणि नंतर तसाच पुढे गेला व तिथे नंतर ते दुकान आहे तर आता जेव्हा तो पुढे जातो आणि तिथे जवळ गेल्यानंतर तिथे दुसरे बेकन असते आणि तो त्या पार्ट च्या अगदी जवळ येतो तेव्हा त्याच्या हातातील फोन त्याला सांगतो की हे दुकान म्हणजेच समजा कपड्यांचे दुकान अगदी जवळ आहे आणि पॉप अप प्रकारचा मेसेज त्याच्या फोन वर येतो आणि म्हणून तो त्या कपड्याच्या दुकाना बद्दल पाहतो तर हे कसे शक्य होते तर हे शक्य होते कारण त्या कापड दुकानाची सुंदर वेबसाईट आहे तेव्हा मला त्या कापड दुकानाची सुंदर वेबसाईट आहे असे लिहू द्या आता जेव्हा तो जवळ येतो तेव्हा बेकन काही लोकेशन संबंधित माहिती एडव्हर्टायझिंग करण्याऐवजी यू आर एल कॅरी करतो आणि ती यू आर एल तो स्मार्टफोन पकडतो आणि ताबडतोब ब्राउझर सुरु होतो आणि डायरेक्ट त्या कापड दुकानाच्या वेबसाईट ला जोडतो त्या कापड दुकानाच्या वेबसाईट वर आकर्षक ऑफर्स असतात आणि त्यामुळे यूजर त्याकडे आकर्षित होऊन त्या दुकानात जातो आणि त्या वस्तू विकत घेतो तेव्हा यामुळे व्हेंडर कस्टमर ला आकर्षित करतात आणि चांगल्या प्रमाणात त्यांची विक्री होते त्याचप्रमाणे गिऱ्हाइकांना सुद्धा ते काय पहात आहेत आणि विकत घेत आहे त्यावर त्यांचा देखील फायदा होत असतो तेव्हा खरोखर ही एक छान परिसंस्था तयार होत आहे मी हे मजेशीरच सांगितले आहे की तुम्ही तिथे चालत जात असतात आणि या छोट्याशा बेकन कडून म्हणजेच या छोट्या बॅटरी सहित असलेल्या BLE हार्डवेअर डिवाइस कडून यु आर एल येते आणि वेबसाईट सुरु होते तिथे फोन वर कोणतेही अप्लिकेशन नाही किंवा अँड्रॉइड अँप नाही तसेच IOS नाही तरीसुद्धा तुम्ही फक्त चालत असताना हे सर्व घडते आणि हे का शक्य आहे कारण बेक्कोनिंग बेकन हे एक मोठे तंत्रज्ञान आहे आणि म्हणून आपण BLE आणि BLE चे फीचर्स पाहण्याआधी बेकन टेक्नॉलॉजी बघुयात इथे एपल ने सुरुवातीला आणलेले बेकन लोकलायझेशन च्या हेतूसाठी वापरले जात होते त्यांना आय बेकन असे म्हणतात तर इथे या आय बेकन मध्ये सांगण्यासारखे काहीही विशेष नाही यामध्ये हे असे सारखेच हार्डवेअर आहे जे तुम्ही कोणत्याही वेंडर कडून विकत घेऊ शकतात इथे फक्त BLE फ्रेम फॉरमॅट आहे जो विशिष्ट ऑर्डर स्ट्रक्चर फॉलो करतो आणि ते स्ट्रक्चर बऱ्याच एपल च्या स्टोअर मधून डाऊनलोड केलेल्या एप्लीकेशन मध्ये वापरले जाते आणि ते तुम्हाला थोडेफार तुम्ही कुठे आहात तुम्ही काय करत आहात अशाप्रकारे माहिती सांगते तर ही अशी आय बेकन टेक्नॉलॉजी आहे आणि हे एपल ने केले आहे एपल ने काही केले तर गुगल का शांत राहणार आणि म्हणून गुगल ने त्यांची स्वतःची नवीन टेक्नॉलॉजी आणली आणि ती टेक्नॉलॉजी ओपन सोर्स केली त्या टेक्नॉलॉजी ला एडी स्टोन असे म्हणतात आणि ही एडी स्टोन टेक्नॉलॉजी आय बेकन टेक्नॉलॉजी पेक्षाही बरेच काही जास्त काम करते आणि तसेच यासाठी तुम्हाला कुठलेही अँप इंस्टॉल करावे लागत नाही जसे ते आय बेकन टेक्नॉलॉजी साठी करावे लागत होते आम्ही तुम्हाला एडी स्टोन टेक्नॉलॉजी वापरण्याचा एक मार्ग दाखवू त्यावरून तुम्ही URL देखील पाठवू शकतात तेव्हा हे एडी स्टोन टेक्नॉलॉजी देते तर तुमच्या पॉकेट मध्ये अँड्रॉइड फोन आहे आणि तुम्ही चालत जात आहात तेव्हा तुम्हाला एडी स्टोन टेक्नॉलॉजी URL टाईपचे बेकन मेसेज देते आणि कापड दुकानाची वेबसाइट सुरू करतात आपण पुढे कंटिन्यू करूयात आता यूजर त्या सापडलेल्या कापड दुकानात आत येतो इथे मी या दुकानासाठी एंट्रन्स दाखवतो नाहीतर तिथे युजर साठी काहीही बिजनेस होणार नाही आता तो यूजर त्या कापड दुकानात आत आल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये जातो जिथे काही कपड्यांवर समजा 30 किंवा 40 डिस्काउंट आहे असे दर्शक लावलेले आहे आता जेव्हा तो युजर आत येतो तेव्हा आत मधील बेकन ऑल रेडी त्या युजर च्या मोबाईल फोन वर त्याला सांगत असतात की या दुकानांमध्ये मध्ये सर्वोत्तम डिस्काउंट सेल कुठे आहे म्हणजेच हा बेकन कॉरिडोर मधल्या बेकन सोबत इंटरफेयर करत नाही याचाच अर्थ असा की तुम्ही ट्रान्समिट पॉवर कंट्रोल करत आहात आणि बेकन ची रेंज कमी करत आहात जेणेकरून युजर ला विशिष्ट दिशेने जाण्यासाठी सांगतात ज्यामुळे या दुकानांमध्ये त्याला या विशिष्ट कपड्यावर जास्तीत जास्त डिस्काउंट मिळेल अशी भुरळ घालतात आता युजर जसा पुढे जातो आणि त्या असलेल्या जागेजवळ येतो तिथे हे बेकन त्या युजर ला सांगते की या दुकानांमध्ये जास्तीत जास्त डिस्काउंट असलेली हीच ती जागा आहे अशाप्रकारे हे फार शांतपणे आणि सुंदर असे फक्त ट्रान्समिशन पावर कंट्रोल करून होत आहे आणि त्यामुळे मोठी आणि मीडियम साईज ची रेंज यूजर भोवती बेकन कडून निर्माण केली जात आहे तेव्हा ही फार मजेशीर टेक्नॉलॉजी आहे मी आय बेकन बद्दल बऱ्याच गोष्टी सांगू शकतो आय बेकन हे फक्त एपल फोन वर काम करते हे चुकीचे आहे आय बेकन टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजी आहे आणि याचे फ्रेम स्ट्रक्चर हे BLE च्या वर आहे आणि म्हणून हे फ्रेम स्ट्रक्चर अँड्रॉइड फोन वर देखील चालते तेव्हा तुम्हाला स्वतःला बंधन घालू नका आणि आय बेकन हे फक्त एपल फोन साठीच आहे असे सुद्धा गृहीत धरू नका हे फक्त एपल ने तयार केले आहे तर ही अशी एक छान गोष्ट आहे इथे एडी स्टोन मध्ये बेकन चे इतर टाईप देखील आहेत इथे एकच टाईप घेतो जो या उदाहरणाच्या फार जवळ आहे BLE सोबत शक्य असलेल्या एप्लिकेशन समजून घेण्यासाठी आय बेकन आणि एडी स्टोन हे दोन्ही एकत्र पहा तर या अर्थाने एडीस्टोन बद्दलची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एडीस्टोन यूआयडी असे काहीतरी आहे तिथे एडीस्टोन आहे आणि मी तुम्हाला आत्ताच URL बद्दल सांगितले तेसुद्धा आहे तसेच दुसरी गोष्ट म्हणजे एडीस्टोन TLM आहे इथे मी जास्त डिटेल मध्ये जात नाही पण तुम्ही मात्र हे नक्कीच पहा आणि हे सर्व काही ओपन सोर्स आहे तुम्ही गीथब वर जाऊ शकता आणि तुम्ही ही सोल्यूशन्स डाउनलोड करू शकता जी बीएलई बद्दल खूप महत्वाची आहे आणि मी आता आपण ज्या लोकलायझेशन च्या एप्लीकेशन ने सुरुवात केली होती तिथे पुन्हा जातो इथे तुम्ही बेकन टेक्नॉलॉजी बद्दल बोलत आहात आणि इथे बदलती स्पेस आहे ही अजून एक गोष्ट आहे आता इथे मी काय लिहित आहे ते पहा आणि हे सुद्धा फारच मजेशीर आहे कारण याला फार आकर्षक सिक्युरिटी फीचर आहे लक्षात ठेवा सिक्युरिटी फारच महत्त्वाचे आहे कारण इंटरनेट ऑफ थिंग्स सिक्युरिटी शिवाय फैल होईल तुम्ही कोट्यावधी डिव्हाइसेस आहेत जे असुरक्षित आहेत त्याबद्दल बोलू शकत नाही आणि म्हणून कम्युनिकेशन सिक्युरिटी खरोखरच फार कठीण आहे आता आपण काय करू शकतो तेव्हा आता आपण थोडा वेळ BLE 4 2 चे सिक्युरिटी फीचर्स समजून घेण्यासाठीच्या या प्रयोग करण्यासाठीचे सेटअप लावण्यासाठी देऊयात जर आपल्याला 4 2 हे चांगले माहित असेल तर आपण असे समजू शकतो की आपल्याला 5 0 सेक्युरिटी फीचर्स देखील माहित आहे कारण या दोघांमध्ये फारच थोडा फरक आहे तेव्हा मी आता डेमॉन्स्ट्रेशन ला सुरुवात करतो माधुरी आणि अनुजा इथे आहेत आणि इथे हा एक फोन आहे आणि हा दुसरा फोन आहे फोन 1 हा एडव्हर्टायझिंग फोन आहे इथे हा BLE अँटिना आणि हा रिसिवर अँटिना असे दोन अँटिना पूर्ण होण्यासाठी आहेत तसेच इथे कोणतेही अँड्रॉइड किंवा आयडिया असे दोन फोन डेमो साठी आहेत आणि हे फोन 1 च्या गोपनीयतेचे बद्दल आहे नंतर इथे BLE 4 2 आणि त्यावरच्या वर्जन ची एक छान गोष्ट आहे की एड्रेस रिझोल्युशन पार्ट यालाच RPA म्हणजेच रेसॉल्वबल प्रायव्हेट एड्रेस असे देखील म्हणतात आणि हे म्हणजे फोन 1 चा इथरनेट मधील मॅक एड्रेस सातत्याने बदलत आहे आणि तो रँडम ली मॅक एड्रेस जनरेट करत आहे पण तरीसुद्धा फोन 2 तो डिकोड करण्यात यशस्वी झाला आहे ही याबद्दलची छान गोष्ट आहे म्हणजेच हा फोन 1 सातत्याने रँडम मॅक एड्रेस लिंक लेअर एड्रेस जनरेट करत आहे आणि जरी लिंक लेअर एड्रेस रँडम ली जनरेट होत असला तरी फोन 2 हा त्याला कॅच करू शकत आहे कारण त्याला आयडेंटिटी रिसॉल्विंग की IRK माहित आहे तेव्हा IRK काय आहे IRK हे शेअर्ड सिक्रेट आहे आणि तुम्ही शेअर्ड की कशी जनरेट करणार शेअर्ड की इलेक्ट्रिक कर्व अल्गोरिदम वापरून जनरेट करतात Refer Time 2513 आपण शेअर्ड की जनरेशन च्या पार्ट मध्ये जाणार नाही पण ही शेअर्ड की पेयरींग च्या वेळी उपलब्ध होते आणि ही IRK तुम्ही बदलती ठेवू शकतात तसे ते बदलते ठेवणे आणि कुणासाठीही या डिव्हाईसेस च्या गोपनीयतेचे मध्ये प्रवेश करणे फार कठीण आहे तुम्ही शेअर्ड की स्वतः 1 sec पासून ते 11 5hrs मध्ये बदलती ठेवू शकतात समजा उदाहरणार्थ तुम्ही सार्वजनिक ठिकाणी असल्यास कदाचित बर्याच उपकरणांसह आयआरके तुम्ही बर्याच वेळा बदलत ठेऊ इच्छिता कारण की आपल्याला माहित नाही आपल्या भोवती कोणत्या प्रकारचे डिव्हाइस आहेत जे आपले ऐकत आहेत तेव्हा तुम्ही शक्य तितक्या वेळा आय आर के की बदलू शकता का हे तुम्ही कुठे आहात यावर अवलंबून असते जर हे तुमच्या घराच्या आत असेल तर ही एकच वेळा घडणारी गोष्ट आहे आणि जर तुमची इच्छा नसेल तर तुम्ही सिक्युरिटी बद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही कारण छोट्या प्रायव्हेट एरिया मध्ये हे मर्यादित असते आणि नंतर जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते 11hrs किंवा 12hrs किंवा काही स्टॅंडर्ड ची परवानगी असेल त्याप्रमाणे सेट करू शकतात आणि म्हणून ऑफिस मध्ये सार्वजनिक ठिकाणी आणि इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही शक्य असेल इतक्या वेळा IRK बदलत राहू शकतात मी 4 2 च्या आधीच्या वर्जन बद्दल काही सांगत नाही कारण 4 2 आणि त्यावरच्या वर्जन साठीच हे फायदे आहेत ते असे की तुम्ही ही आयडेंटिटी रिसॉल्विंग की व्हाईट स्पेसिंग व्हाईट लिस्टिंग सोबत वापरू शकतात आपल्याकडे व्हाईट स्पेसिंग ब्लॅक स्पेसिंग आहे व्हाईट लिस्टिंग म्हणजेच तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवू शकतात म्हणून IRK हे व्हाईट लिस्टिंग सोबत शक्य आहे कारण या कॉम्बिनेशन सोबत या फोन a आणि फोन b मधील कनेक्शन खरोखर फार फास्ट पूर्ण होते आणि त्यामुळे एनर्जी ची बऱ्याच मोठ्या प्रमाणात बचत होते तेव्हा आता आपण यांचे डेमॉन्स्ट्रेशन पाहूयात तर आता हा फोन एडव्हर्टायझिंग करत आहे आणि आपण या दोन डिव्हाइसेस च्या गोपनीयतेबद्दल बोलत आहोत आणि आता मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकतात की हे डिवाइस हा मॅक एड्रेस फ्लॅश करत आहे तेव्हा हा फ्लॅश मॅक एड्रेस 61553406 b 454 असा आहे आणि ही याची RSSI म्हणजेच रिसिव्हड सिग्नल स्ट्रेंथ आहे हे रिसिव्हर वर रिसिव्ह झाले आहे तेव्हा आता मी काय करतो तर मी हे थांबवतो आणि तुम्ही इथे पुन्हा पाहू शकतात की हे ट्रान्समीटिंग करायचे बंद झाले आहे आणि आता मी हे सर्व पुन्हा एकदा सुरू करतो व माधुरी हे सुरू करत आहे आणि तुम्ही पाहू शकतात की या वेळी इथे वेगळाच रँडम मॅक एड्रेस 6 b 203 f 7822 आला आहे आणि नंतर 00 आहे आणि इथे रिसिव्हड् सिग्नल स्ट्रेंथ 40 आहे आता RSS 52 आहे आणि जर मी हे फार दूर नेले तर RSS 65 होते जर मी हे जवळ आणले तर RSS 49 येत आहे तेव्हा तुम्ही इथे पाहू शकतात की रेंजिंग शक्य आहे लोकलायझेशन पण शक्य आहे समजा हा फोन पॉकेट मध्ये आहे आणि हे बेकन आहे तेव्हा तुम्ही पाहू शकतात ती खरोखर रेंजिंग शक्य आहे तेव्हा आपण गोपनीयते बद्दलचे डेमॉन्स्ट्रेशन करताना रेंजिंग देखील पाहिले आणि बेकन टेक्नॉलॉजी चे रेंजिंग सहज शक्य आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे ते सहज एक्सप्लॉइटेबल आहे कारण RSSI फार प्रभावीपणे एक्सप्लॉइट होते आपल्यासाठी ही फार छान स्क्रीन आहे यासाठी आपण SoC च्या Nordic nrf सेरीज वापरल्या आहेत आणि तुम्ही जेव्हा IRK आणि इंटरव्हल बद्दल बोलतात तेव्हा याचा विशिष्ट पार्ट सी कोड मध्ये पहा आता मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन च्या दरम्यान आणि एक्सप्लेनेशन मध्ये सांगितले की एका विशिष्ट वेळेनंतर शेअर्ड की बदलत आहे आणि हे त्या वेळच्या वस्तुस्थिती वर अवलंबून आहे खरेतर BLE च्या सोर्स कोड मधल्या या विशिष्ट स्ट्रक्चर मुळे हा इंटरव्हल बदलत असतो आणि म्हणून जेव्हा इनपुट कस्टम प्रायव्हेट एड्रेस सायकल इंटरव्हल हा सेकंदांमध्ये सांगितला जातो आणि नंतर तुम्ही तो जास्तीत जास्त 11 5hrs या इंटरव्हल मध्ये बदलू शकतात तर ते असे IRK चे इंटरव्हल अपडेशन आहे आणि एकदा जर हे अपडेशन झाले तर शेअर्ड की या दोन डिव्हाइसेस वर येते आणि आता नवीन शेअर्ड की या दोन्ही डिव्हाइसेस वर उपलब्ध होते आणि पुन्हा ते विनिमय करू शकतात आणि जेव्हा डेटा चा या दोन डिव्हाइसेस वर विनिमय होत असतो त्यावेळी ते डिव्हाइसेस त्यांची गोपनीयता देखील मेंटेन करतात आता मी पुन्हा एकदा फक्त BLE 4 0 वर्जन बद्दलच बोलत आहे तेव्हा मिडल अटॅक रोखण्याची BLE ची क्षमता आहे इथे पॅसिव्ह इव्हसड्रॉपर आहे जो या दोन डिव्हाईसेस मधील कम्युनिकेशन ऐकत आहे इथे पहा हे एक एम्बेड्डेड डिव्हाईस आहे आणि हा दुसरा फोन आहे आणि या प्रयोगामध्ये समजा ह्या युजर ला हा डेटा हवा असेल तर तो डेटा नक्कीच सिक्युअर लिंक वर एक्सेस केला पाहिजे आणि तेव्हा ही लिंक एनक्रिप्ट कशी करायची लक्षात ठेवा शेअर्ड की ही दोन्ही साईड च्या डिव्हाइसेस वर उपलब्ध असते आणि म्हणून लिंक च्या या बाजूला इंक्रीप्शन होते आणि या दुसऱ्या बाजूला डिक्रीप्शन होते किंवा या लिंक वर डेटा च्या सुरक्षित विनिमयासाठी इंक्रीप्शन डिक्रीप्शन होते आता पास की बद्दल काय कारण पास की दिल्याशिवाय हा डेटा या लिंक वर पाठवणे शक्य नाही युजर ने ही पास की टाईप केली तरच डेटा एक्सेस शक्य आहे नाहीतर नुसतेच दोन डिव्हाइसेस मध्ये कनेक्शन होईल बाकी काही होणार नाही तेव्हा हे आउटपुट डिव्हाइस आणि हे इनपुट डिव्हाइस हे दोन डिव्हाईस फक्त कनेक्टेड मोड मध्ये असतील तेव्हा पुन्हा एकदा मागे जा आणि काय क्षमता आहे ते पहा या डिव्हाइस ला आउटपुट डिवाइस म्हणतो कारण हा फोन आहे आणि याला डिस्प्ले व कीबोर्ड आहे आणि म्हणून इथे युजर ला पास की टाईप करणे शक्य आहे या डिव्हाइस मध्ये डेटा आहे आणि इथे डिस्प्ले व कीबोर्ड नाही आणि म्हणून याला मी इनपुट डिव्हाइस असे म्हणतो फार व्यापक दृष्टिकोनातून येथे चार प्रकारचे अटॅक होऊ शकतात इथे मी हे एकानंतर एक लिहितो आणि नंतर आपण फक्त न्यूमेरिकल कम्पॅरिझन हे अटॅक मॉडेल पिक्चर च्या माध्यमातून समजून घेऊ याचा सहज अर्थ काय आहे तेव्हा हे म्हणजे समजा पास की म्हणजेच पासवर्ड हा 6 डिजिट चा आहे तेव्हा न्यूमेरिकल कम्पॅरिझन मध्ये दोनही डिव्हाइसेस हा 6 डिजिट चा नंबर दाखवतील म्हणजेच इथे तुम्ही IO च्या क्षमते बद्दल बोलत नाही तसेच तुम्हाला या बाजूला डिस्प्ले व कीबोर्ड लागतील तर ही एक गोष्ट आहे म्हणून जर हे तुमचे खरोखर एम्बेड्डेड डिव्हाईस असेल आणि तुम्हाला डिस्प्ले व कीबोर्ड नको असेल तर हे असे एक प्रकारचे असोसिएशन आहे ते आता मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतो पण दोन्ही साईडला इथे फोन आहेत म्हणजेच इथे दोन्ही बाजूला डिस्प्ले व कीबोर्ड उपलब्ध आहेत आणि नंतर तुम्ही नुमेरिक कम्पॅरिझन करू शकतात जिथे एक डिव्हाईस 6 डिजिट चा नंबर डिस्प्ले करेल आणि यूजर येस सिलेक्ट करून प्रमाणित केला जाईल आणि जर दोन्ही डिव्हाइसेस ने सारखाच नंबर दाखवला तर तुम्ही येस म्हणू शकतात हे असोसिएशन मॉडेल खरेतर BLE 4 2 आणि त्यावरच्या वर्जन चे लो एनर्जी सिक्युअर कनेक्शन साठी ओळखले जाते आपण आधीच्या वर्जन च्या क्षमतांबद्दल फार विचार करणार नाहीत दुसऱ्या पद्धतीमध्ये तुमच्याकडे फक्त एकाच बाजूला क्षमता आहे इथे आउटपुट डिवाइस कीबोर्ड आणि डिस्प्ले वापरून पास की टाईप करू शकते आणि इथे दाखवल्याप्रमाणे दुसऱ्या बाजूला डिस्प्ले आणि कीबोर्ड नाही तेव्हा BLE मध्ये पास की चे विनिमाय एकावेळी एक बीट पाठवून केले जाते हे लेगसी मॉडेल मध्ये महत्वाची एन्हान्समेंट आहे आपण त्याबद्दल फार काळजी करणार नाहीत इथे यूजर दोन्ही डिव्हाइसेस मध्ये सारखीच पास की इनपुट म्हणून देऊ शकतो किंवा एक डिव्हाईस पास की दाखवतो आणि युजर पास की दुसऱ्या डिव्हाईस मध्ये एंटर करतो जे मी आता इथे करणार आहे तेव्हा तुमच्याकडे दोन्ही साईड च्या डिव्हाइसेस साठी वेगवेगळ्या क्षमता आहेत तेव्हा हा एक मार्ग आहे आणि दुसरा मार्ग म्हणजे न्यूमेरिकल कम्पॅरिझन किंवा पास की एन्ट्री पण मी हे दोन्ही मार्ग करू इच्छित नाही मी आधी सांगितल्याप्रमाणे पास की एन्ट्री करू इच्छित नाही जिथे यूजर दोन्ही डिव्हाइसेस मध्ये सारखीच पास की इनपुट म्हणून देऊ शकतो किंवा एक डिव्हाईस पास की दाखवतो आणि युजर पास की दुसऱ्या डिव्हाईस मध्ये एंटर करतो इथे तुम्हाला हे करायचे नाही तुम्ही हे तिसर्या प्रकारे करू शकतात हा तिसरा प्रकार तुम्ही आऊट ऑफ बँड करू शकतात दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर तुमच्याकडे जर दोन फोन असतील आणि या दोन फोन मध्ये जर NFC चॅनेल असेल तर तुम्ही ही विशिष्ट पास की या बँड वर पाठवू शकतात आणि यालाच आऊट ऑफ बँड असे म्हणतात म्हणजेच इथे तुम्ही BLE वापरत नाहीत पण तुम्ही पास की पास करण्यासाठी दुसरे चैनल वापरत आहात आऊट ऑफ बँड असोसिएशन मॉडेल वापरायचे असेल तर कमीत कमी एक डिवाइस आऊट ऑफ बँड क्षमता असलेला पाहिजे जिथे क्रिप्टोग्राफीक इन्फॉर्मेशन चा विनिमय आऊट ऑफ बँड होतो आणि MITM च्या विरोधात संरक्षण हे माहिती शेअरिंग करण्यासाठी वापरलेल्या आऊट ऑफ बँड प्रोटोकॉल च्या MITM रेझिस्टन्स वर अवलंबून असतो तेव्हा हा असा तिसरा मार्ग आहे आणि चौथा मार्ग हा फक्त वर्क होतो हे असोसिएशन मॉडेल जेव्हा MITM संरक्षणाची गरज नसते किंवा डिव्हाइसेस ला फारच कमी IO क्षमता असतात तेव्हा वापरले जाते म्हणजेच तिथे दोन्ही बाजूला डिस्प्ले आणि कीबोर्ड नसेल आणि म्हणून तुम्हाला इथे दुसऱ्या मेकॅनिझम ची गरज आहे कारण खरोखर ते डिव्हाइसेस फार छोटे एम्बेड्डेड डिव्हाइसेस आहेत तेव्हाच तुम्ही हे असोसिएशन मॉडेल फार कमी रिसोर्सेस असलेल्या डिव्हाइसेस साठी वापरू शकतात आणि म्हणूनच हे फक्त वर्क होते तर हे असे चार असोसिएशन मॉडेल आहेत BLE 4 0 ला MITM विरोधात संरक्षण असलेले 3 असोसिएशन मॉडेल आहे आणि एक एप्लीकेशन साठी MITM संरक्षणाची गरज नसलेले आहे आणि मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे हे फक्त वर्क करते म्हणजेच इथे MITM संरक्षणाची गरज नाही तेव्हा तुम्ही हे वापरू शकतात तसेच BLE 4 2 किंवा 5 0 तुम्हाला काही वेगळे करण्यासाठी फोर्स करते असेही नाही पण तुम्हाला हे ओव्हर किल आहे असे वाटत नाही असे म्हणून एक छान सुटण्याचा मार्ग देतेआणि कदाचित इथे तुम्हाला MITM संरक्षणाच्या असोसिएशन मॉडेल ची गरज नाही कारण तिथे MITM सारखे काही नाही तेव्हा हे असे सुद्धा शक्य आहे न्यूमेरीक असोसिएशन मॉडेल हे मागील वर्जन मध्ये उपलब्ध नाही मी आता त्याच्या डिटेल्स मध्ये जात नाही तेव्हा आता आपण हे पास की चे डेमॉन्स्ट्रेशन पाहुयात जिथे इनपुट डिव्हाईस ची क्षमता नाही पण दुसऱ्या बाजूला हे डिस्प्ले आणि कीबोर्ड असलेले IO डिव्हाईस आहे तेव्हा हे या एम्बेडेड डिव्हाईस कडून आपल्याला हा विशिष्ट डेटा मिळवायचा आहे याचे डेमॉन्स्ट्रेशन आहे 2 क्षमता असलेले एम्बेड्डेड डिव्हाईस आहे तुम्ही हे पहा हे नॉर्डिक चे आहे आणि इथे असलेला हा डेटा तुम्हाला रीड करायचा आहे आणि जर तुम्ही काही विशिष्ट स्टेप्स फॉलो केल्या तरच तुम्हाला पास की देणे शक्य होईल आणि त्यानंतरच फक्त डेटा येईल तेव्हा माधुरी हे तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवत आहे इथे ती हे जोडत आहे आणि ते इथे uuid अशी काही अननोन सर्विस असे म्हणत आहे तेव्हा तिने त्यावर क्लिक केले आहे आणि त्या उपलब्ध असलेल्या अननोन कॅरॅक्टरिस्तिक आहेत आणि ती त्या वाचत आहे म्हणून तिने ते प्रेस केले आहे आणि तिथे पेअरिंग रिक्वेस्ट आली आहे आणि नंतर ब्लुटूथ पेअरिंग डिव्हाइस मध्ये पास की टाईप केली आहे म्हणजेच तिने पास की दिली आहे आणि एकदा तिने हे प्रेस केले की तिला इथे डेटा व्हॅल्यू मिळत आहे तुम्ही ही व्हॅल्यू 2D F0 7 5 C 6 2 F 3 0 इथे पाहू शकतात तेव्हा इथे असे दिसते की तुम्ही पास की दिल्याशिवाय डेटा ऍक्सेस होऊ शकत नाही इथे की कुठे आहे असे तुम्ही विचारू शकतात या डिव्हाइस वर किंवा या एम्बेडेड डिव्हाइस वर किंवा या फोन वर की आहे आपण कोणतीही की टाईप केली नाही कारण शेअर्ड की आधीच दोन्ही साईड ला आली आहे आता आपण फक्त पास की दिली आहे म्हणून हे महत्त्वाचे आहे आणि तुम्ही पाहिले की आपण ही पास की प्लेन टेक्स्ट मध्ये दिली आहे कारण आपण दोन्ही बाजूंना या डिव्हाइस वर ही की वापरून लिंक एनक्रिप्ट केलेली आहे आणि तेव्हा हे फार महत्वाचे आहे